फायबर रिइन्फोर्स्ड कॉंक्रिटच्या लवचिक कणखरपणा वैशिष्ट्यीकरणाच्या या लॅब सत्रांसाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मी सुजाता जोस डॉक्टरेट रिसर्च स्कॉलर IIT मद्रासमधील तंत्रज्ञान आणि संकल्पना व्यवस्थापन विभागामध्ये फायबर रिइन्फोर्स्ड कंक्रीटच्या क्षेत्रात काम करत आहे तर प्लेन कॉंक्रिट वापरण्याचा सर्व प्रथम मुख्य तोटा म्हणजे ठिसूळपणा त्यामुळे साध्या काँक्रीटपेक्षा फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीटचा फायदा म्हणजे त्याची वाढीव लवचिकता क्रॅकनंतरची भार वाहून नेण्याची क्षमता इत्यादी फ्लेक्सरल टफनेस कॅरेक्टरायझेशनच्या या चाचणीतून मिळू शकणार्या उच्च प्रतिसादाद्वारे फायबर्सच्या परिणामकारकतेची खात्री करणे आणि पोस्ट उच्च प्रतिसाद प्राप्त करणे हा या चाचणीचा उद्देश आहे तर हा फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीटचा नमुना आहे म्हणून बाजारात स्टील पॉलिमर यांसारखे विविध प्रकारचे तंतू आहेत ज्याचा उपयोग अनेक उपयोगांसाठी केला जातो जसे की फ्लोअरिंग फुटपाथ ग्रेडवरील स्लॅब टनेल लाइनिंग इत्यादी म्हणून हे काही स्टील फायबर आहेत आणि अलीकडे नवीन साहित्य बाजारात आणले जात आहे आणि हे एक अनाकार धातूचे फायबर आहे म्हणून हे सर्व विविध प्रकारचे फायबर्स वेगवेगळ्या उपयोगासाठी वापरले जातात त्यामुळे आता फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीटच्या वैशिष्ट्यांबाबत दोन वैशिष्ट्यपूर्ण चाचणी नॉच्ड आणि अन नॉच्ड बीम चाचणी आहेत म्हणून हा एक नमुना आहे जो फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीटवर टाकला जातो म्हणून ही चाचणी EN 14651 आणि Rilem TC 162 वर आधारित आहे त्यामुळे त्यात ही नॉच असलेली चाचणी आपण चाचणी नमुन्याच्या मधोमध रुंदीमध्ये एक नॉच कापत आहोत आपल्याला खाच कापण्याची गरज का आहे जबरदस्तीने त्या भागात एक कमकुवत मैदान आहे जेणेकरून त्या भागात क्रॅक होईल म्हणून येथे सॉ कटर वापरून नमुना आणि खाच कापली जाते आणि बट सॉइंग केले जाते आणि थर्मल क्रॅक टाळण्यासाठी आणखी तीन दिवस पुन्हा क्युअरिंग केले जाते तर आता नॉचची ठराविक खोली आणि रुंदी 25 MM आणि 3 MM आहे आणि नमुन्याची परिमाणे 150 x 150 x 700 आणि स्पॅन 500 MM आहेत म्हणून आता मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ही एक क्लोज लूप चाचणी प्रणाली आहे विस्थापन नियंत्रित चाचणी क्लोजड लूप चाचणी प्रणाली फीडबॅक नियंत्रण फीडबॅक प्रणालीवर कार्य करते ओपन लूपच्या विपरीत जे फक्त एक इनपुट आणि आउटपुट आहे त्यामुळे आता पोस्ट उच्च प्रतिसाद मिळविण्यासाठी ही एक विस्थापन नियंत्रण चाचणी आहे म्हणून येथे विस्थापन पॅरामीटर क्रॅक ओपनिंग आहे जे क्लिप गेजसह नियंत्रण आहे म्हणून हे आहे एक क्लिप गेज ज्याद्वारे आपण चाचणी नियंत्रित केली हे क्लिप गेज चाकूच्या काठावर असलेल्या नमुन्यावर निश्चित केले आहे जे नॉचच्या दोन्ही बाजूला मध्यभागी निश्चित केले आहे परंतु क्रॅक ओपनिंगसह आपण विक्षेपण देखील मोजत आहोत त्यामुळे विक्षेपण दोन एलव्हीडीटीद्वारे मोजले जाते जे माउंट केले जाते या फ्रेमचा वापर करून नमुन्याची दोन्ही बाजू आणि ही चौकट C आकाराच्या कॉलरच्या सहाय्याने नमुन्यावर निश्चित केली जाते त्यामुळे जरी आपण विक्षेपण आणि क्रॅक ओपनिंग मोजत असलो तरी नियंत्रण मापदंड ही विस्थापन नियंत्रण चाचणी आहे नियंत्रण पॅरामीटर आहे क्लिप गेज CMOD जे क्लिप गेजद्वारे मोजले जाते तर आता ही चाचणी 4 MM चा क्रॅक उघडेपर्यंत चालू ठेवली जाते आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे खाच थोडी आहे कास्टिंग चेहऱ्याला लंब असलेल्या दिशेने मध्य रुंदीला कापला आहे म्हणून हे नमुन्याचा कास्टिंग फेस आणि नॉच अशा दिशेने कापला आहे जो कास्टिंग पृष्ठभागास लंब आहे आणि लोडिंग दिशा देखील कास्टिंग चेहऱ्याला लंब आहे त्यामुळे वर लोड करणे तळाशी खाच आणि कास्टिंग त्यावर लंब असेल तर आता आपण चाचणी फ्रेमवर नमुना कसा बसवणार आहोत हे पाहण्यासाठी पुढे जाऊ या

तर हा सेटअप आहे ज्यामध्ये आपण चाचणी प्रणालीवर फायबर रेईनफोर्सड काँक्रीट नमुना बसवला आहे म्हणून ही नियंत्रित बंद लूप चाचणी प्रणाली आहे आणि आपण येथे तीन सेन्सेस बसविल्या आहेत जसे मी आधी स्पष्ट केले आहे की क्लिप गेज मध्ये आहे जी आपण येथे असलेली चाचणी नियंत्रित करतो आणि LVDTs म्हणजे नमुन्याच्या दोन्ही बाजूंनी कठोर फ्रेमवर निश्चित केलेली असते जी C आकाराच्या कॉलरद्वारे नमुन्याला निश्चित केली जाते आणि नमुन्याचे विक्षेपण आपण दोन्ही बाजूला दोन LVDT चे वाचन सरासरी घेऊन विचार करतो परंतु नियंत्रण क्लिप गेज CMOD सह केले जाते जे मध्य रुंदीवर चाकूच्या काठावर बसवले जाते हे सेन्सर डेटा संपादन प्रणालीशी जोडलेले आहेत ज्याद्वारे आपण फायदा इंटरफेसद्वारे डेटा प्राप्त करतो आता आपण चाचणी कशी करतो ते पाहण्यासाठी पुढे जाऊ या म्हणून सुरुवातीला सुमारे 40 पीक लोड येईपर्यंत लोड कंट्रोलसह चाचणी सुरू होईल आणि नंतर CMOD किंवा क्रॅक माउथ ओपनिंग डिस्प्लेसमेंट कंट्रोलरवर शिफ्ट होईल आता आपण चाचणीकडे जाऊया आता चाचणी चालू आहे कमाल भार 2 ते 3 मिनिटांत गाठला जातो आणि चाचणीचा पूर्ण कालावधी जो CMOD किंवा क्रॅक माऊथ ओपनिंगसाठी सुमारे 4 MM आहे स्टील फायबर रिइन्फोर्सड काँक्रीटसाठी सुमारे 45 मिनिटे लागतात चाचणी पूर्ण झाली आहे कारण आपण पाहू शकता की जरी एक क्रॅक विकसित झाला असला तरी तेथे कोणतेही ठिसूळ किंवा आपत्तीजनक अपयश आले नाही ते फायबर रिइन्फोर्सड कॉंक्रिटच्या उपस्थितीमुळे आहे परंतु त्याच वेळी आपल्याला पोस्ट पीक प्रतिसाद मिळाला आहे उच्च पातळीनंतर फायबर्सची कार्यक्षमता असते त्यामुळे वेगवेगळ्या क्रॅक ओपनिंगमध्ये कमी वाहून नेण्याची क्षमता काय असते हे आपण या चाचणीतून काढू शकतो त्यामुळे आता आपली चाचणी पूर्ण झाली आहे आपल्याला दोन प्रतिसाद मिळाले लोड क्रॅक ओपनिंग रिस्पॉन्स आणि लोड डिफ्लेक्शन रिस्पॉन्स त्यामुळे या प्रतिसादांमधून आपण फ्लेक्सरल टफनेस पॅरामीटर्स मिळवतो लोड क्रॅक ओपनिंग रिस्पॉन्समधून आपण अवशिष्ट फ्लेक्सरल स्ट्रेंथची गणना करतो जी फ्लेक्सरल आहे 5 1 5 आणि 3 5 MM च्या वेगवेगळ्या क्रॅक ओपनिंगमध्ये ताकद तर लोड डिफ्लेक्शन रिस्पॉन्सवरून आपण समतुल्य फ्लेक्सरल स्ट्रेंथची गणना करतो जी वेगवेगळ्या विक्षेपण मर्यादेवरील सरासरी लोडवर आधारित असते म्हणून हे पॅरामीटर्स FRC च्या डिझाइनमध्ये वापरले जातात आता हा प्लेन कॉंक्रिट आणि फायबर रिइन्फोर्स्ड कॉंक्रिटचा ठराविक लोड क्रॅक ओपनिंग रिस्पॉन्स आहे जसे तुम्ही प्लेन कॉंक्रिटच्या बाबतीत पाहू शकता उच्च पातळीनंतर अचानक घसरण होते जे ठिसूळ बिघाड दर्शवते तर फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीटच्या बाबतीत ही एक एनहॅन्स्ड पोस्ट पीक लोड वहन क्षमता आहे जी फायबर्सद्वारे क्रॅकच्या ओलांडून ताण हस्तांतरणामुळे होते जी आपण आता दर्शविलेल्या चाचणीमध्ये पकडली गेली आहे म्हणून फायबर रिइन्फोर्स्ड कॉंक्रिटच्या वैशिष्ट्यीकरणाची ही चाचणी क्लोजड लूप चाचणी प्रणाली विस्थापन नियंत्रणासह वापरून केली गेली व्याख्यान पाहिल्याबद्दल धन्यवाद